डिजास्टर रिकव्हरी अँड बिल्ड बॅक बेटर कोर्स मध्ये आपले स्वागत आहे माझे नाव राम सतीश आहे मी असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ आर्किटेक्चर अँड प्लानिंग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रूडकी आज मी सिटीज अँड क्लायमेट चेंज अडॉप्टेशन अँड मिटिगेशन या विषयावर बोलणार आहे क्लायमेट चेंज अंडरस्टँडिंग बद्दल चे बेसिक ओव्हर्व्ह्यू मी देणार आहे त्यासोबतच डिफरंट सिटीज ने क्लायमेट चेंज बद्दल कशाप्रकारे कोप अप केले कोणत्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी अडॉप्टेशन अँड मिटिगेशन ते डेव्हलप करत आहेत त्यासंबंधित क्रिटिकल अंडरस्टँडिंग अॅप्रोचेस याबद्दल मी सांगणार आहे आपण आपली क्लायमेट चेंज बद्दल ची चर्चा क्लायमेट म्हणजे काय हवामान म्हणजे काय यासारख्या बेसिक अंडरस्टँडिंग सुरुवात करुया मार्क ट्वेन यांच्या मते क्लायमेट म्हणजे आपण अपेक्षित केलेले तर हवामान म्हणजे आपल्याला मिळालेले कल्पना करा की आपण मिसिसिपीला जात आहात किंवा आपण स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये किंवा आर्क्टिक सर्कलच्या भागात जात आहात त्या नुसार हे आपल्याला कळते की आपल्याला कोणत्या प्रकारच्या हवामान ला तोंड द्यावे लागणार आहे आपल्याला तेथील कठोर जीवन परिस्थितीत 20 30 अंशांचा सामना करावा लागतो आपल्याकडे कोणत्या प्रकारचे कपडे तयार करावे लागतील किंवा आपल्याला खरेदी करावे लागतील अशाप्रकारे रिजनल लेव्हल अंडरस्टँडिंग नुसार आपल्याला काही प्रमाणात प्रिपरेशन करता येते हवामानानुसार आपल्याला दररोज कोणत्या प्रकारचे कपडे वापरायचे आहे ते ठरवता येते उदाहरणार्थ उद्या पाऊस पडणार आहे आज सूर्य प्रकाश राहणार आहे त्यानुसार आपण प्लान करू शकतो विशेषतः युरोपियन देशांमधले कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट त्यादृष्टीने सूर्यप्रकाश इम्पॉर्टंट अस्पेक्ट असतो म्हणूनच हवामानाचा अंदाज इम्पॉर्टंट रोल प्ले करतो 2 किलोमीटर बाय 2 किलोमीटर एरिया मधील सॅटॅलाइट इमेज देखील हवामानाचा अंदाज आपणास देऊ शकते क्लायमेट म्हणजे पर्टिक्युलर प्लेस ला असलेले साधारणपणे सरासरी हवामान कंडिशन त्यासाठी बऱ्याच वर्षाचा अभ्यास करावा लागतो उदाहरणार्थ मिनेसोटा मधील हवामान हिवाळ्यात थंड आणि हिमवर्षाव पाडणारे आहे संपूर्ण वर्षभर हवामान दमट आहे याचा अर्थ असा की बर्याच वर्षांचा अभ्यासानंतर हिशेब घेतला आहे आणि तिथेच आपण कोणत्या प्रकारचे क्लायमेट असू शकते याबद्दल बोलू शकतो आपण डिफरंट क्लायमेट झोन बद्दल बोलत आहोत ग्लोबलि कशा प्रकारे विभाजित केले जातात आपण ट्रॉपिकल क्लायमेट टेंपरेचर क्लायमेट त्यातील बद्दल बोलणार आहोत क्लायमेट संदर्भात डिफरंट स्केल आहे त्याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत उदाहरणार्थ मिडवेस्ट किंवा हवाई यासारख्या एका क्षेत्राच्या क्लायमेटला प्रादेशिक क्लायमेट म्हणतात म्हणून जेव्हा आपण पर्टिक्युलर झोन किंवा क्षेत्राबद्दल जिओग्राफिकल क्षेत्राबद्दल बोलतो तेव्हा ते रीजनल क्लायमेट सूचित करते

जगा भवती असलेले अवरेज क्लायमेट ग्लोबल क्लायमेट म्हणून ओळखले जाते येथे आपण जगभरातील ग्लोबलच्या एक डिग्री वाढीबद्दल बोलत आहोत आपण ग्लोबल क्लायमेट बद्दल बोलत आहोत असे मला वाटते क्लायमेट चेंज समजून घेण्यापूर्वी या टर्मिनोलॉजी इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला त्याचे अंडरस्टँडिंग असणे हे खूप महत्वाचे आहे हवामान जसे की आपल्या सर्वांना माहित आहे की जेव्हा आपण दररोज टीव्ही न्यूज चॅनेल चालू करतो तेव्हा कमीतकमी शेवटच्या 3 4 मिनिटांसाठी हवामान रिपोर्टर येतो आणि आपल्या प्रदेशात किंवा देशात हवामानाचा अंदाज कसा आहे हे स्पष्ट करते त्या क्षेत्राच्या कोणत्या भागात वादळाच्या कोणत्या प्रकारच्या घटनांचा सामना करावा लागणार आहे जेणेकरून कम्युनिटी स्वतःला प्रिपेअर करू शकेल आता जेव्हा आपण सीझन बद्दल बोलतो पूर्वी आपण आपल्या आजोबांचा वेळ किंवा आपल्या अगदी वडिलांचा पिढीत डायव्हर्सिटी पाहू शकतो जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आम्हाला आपल्याला माहित असलेल्या वस्तूंमध्ये सीझन नुसार चांगला फरक पाहिला असेल त्याच्या लँडस्केपच्या संदर्भात वनस्पतींच्या दृष्टीने त्याच्या प्राण्यांच्या दृष्टीने निसर्गाच्या बाबतीत कारण स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये ते काही ठिकाणी 6 सीझन म्हणतात परंतु हिवाळ्याच्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी संक्रमणकालीन वेळेत 8 सीझन म्हणतात आपल्याला माहित आहे की हिमवर्षाव आणि बर्फाच्या परिस्थितीपासून ते एका निसर्गापासून दुसर्या निसर्गामध्ये संपूर्ण जिऑग्राफिकल सेटिंग सोबत कसे बदलतात परंतु अलिकडच्या काळात आपल्यातील बर्याच जणांनी हे पाहिले आहे की हा फरक हळूहळू खाली येत आहे खरं तर आपण जर स्कॅन्डिनेव्हिया आणि स्वीडन सारख्या देशाबद्दल बोललो तर आपण उत्तरेकडील वर गेलो तर तिकडे एक वर्षा पैकी सुमारे 8 महिने बर्फाचे कवच असते परंतु आता ते हळूहळू वर्षात 6 महिने आले आहे कदाचित भविष्यात ते एका वर्षामध्ये 4 महिन्यांपर्यंत येऊ शकेल म्हणजेच सीझन कालावधी सीझन मधील रूपे खूपच सूक्ष्म बदल आहेत आम्ही पाहतो की हे एक कार्टून व्यंगचित्र आहे ज्यास स्प्रिंग आणि उन्हाळा सीझन दिसत आहे आणि हिवाळ्यातील हिमवर्षाव आपल्याला माहित आहे आपण चेंज बद्दल बोलत असताना ग्लोबल टेंपरेचर 1 डिग्री ने वाढले आहे असे म्हणतो आधी काय होते ते पाहू तुम्ही इतिहासात पाहिले असता संपूर्ण पृथ्वी बर्फाने आच्छादलेली होती 20000 वर्षांपूर्वी पृथ्वी आणि हिमयुगातील सर्व वस्तू अर्ध्या मैलांच्या बर्फात होते आणि आज जर आपण पाहिले तर बर्फाचे कवच हळूहळू कमी होत चालले आहे आपण हिमालय हिमनदीची परिस्थिती घ्या ग्लेशियर फॉर्मेशन्स बर्फ कसे वितळत आहे याबद्दल आर्क्टिक सर्कल च्या कंडिशन घेत आहात त्याप्रमाणे आजच्या जनरेशन नुसार आपण या ठिकाणी आहोत परंतु आपण ग्लोबल टेंपरेचर त्यादृष्टीने मायनस 2 आणि अवरेज मायनस 1 टेंपरेचर बद्दल बोलत आहोत हा खरेतर 1 डिग्री चेंज इम्पॅक्ट आहे समजा टेंपरेचर एक डिग्री प्लस झाले दोन डिग्री प्लस झाले तर काय होऊ शकते त्या ठिकाणी ग्लेशिअर्स फॉर्मेशन होणार नाही व्हेजिटेरियन असणार नाही पोल असणार नाही अशाप्रकारे सर्वत्र कॅटाकलीसमिक चेंज करू शकतो म्हणूनच एक डिग्री टेंपरेचर चा आपल्या ग्लोबल एन्व्हायरमेंट वर होणारा परिणाम अंडरस्टँडिंग महत्त्वाचे आहे स्लाईड मध्ये बर्फाच्या आयुष्यातील कोल्डेस्ट पार्ट दाखविला आहे पृथ्वीचे अवरेज टेंपरेचर 4 5 डिग्री सेल्सिअस होते विसाव्या शतकातील नॉर्म नुसार समजा 4 5 डिग्री डिफरन्स म्हणजे बर्फाचे एक आयुष्याबद्दल चे युनिट आता अशा प्रकारे संपूर्ण चेंज झाला असून त्याचा परिणाम म्हणजे इंपॅक्ट झाला आहे हे अंडरस्टँडिंग आहे आणि आपण त्याची काळजी का करावी मी बेसिक क्लायमेट चेंज आणि ग्रीन हाऊस मधील गॅस इमिशन या बद्दल बोलणार आहे आपल्या पृथ्वीभोवती आत्मोसपियर बेल्ट आहे समुद्र आहेत लँड मास आहे मुख्य एनर्जी सोर्स सूर्य आहे आता आपण आपण आपल्याला ग्रीन हाऊस मधील गॅस मिळत आहे सभोवताली आत्मोस्फरिक लेअर आहे शॉर्ट इन्फ्रारेड रेडिएशन स्वरूपात एनर्जी ट्रान्सफर होते आणि लॉंग इन्फ्रारेड स्वरूपात रिफ्लेक्ट होते शॉर्ट इन्फ्रारेड आणि लॉंग इन्फ्रारेड स्वरूपात एनर्जी आहे या रिफ्लेक्ट होणाऱ्या प्रोसेस मुळेच ऍक्च्युली आपले डायरेक्ट रेडिएशन पासून प्रोटेक्शन होते खरेतर या लेअर मुळे आपले प्रोटेक्शन असते परंतु सध्या मानवी हस्तक्षेपामुळे ज्या पद्धतीने आपण जीवन जगत आहोत ज्या पद्धतीने आपली डिपेंडंट सोसायटी आहे आपल्या पृथ्वीवरच्या एक्टिविटी उदाहरणार्थ इंधन वापरातील प्रचंड वाढ आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साइड तसेच इतर डिफरंट गॅस मिशन होते त्यामुळे विविध प्रकारचे आत्मोस्फरिक कंडिशन ला पोहोचतात सीओ 2 ज्या कार्बन डाय ऑक्साईड बद्दल आपण बोलत आहोत कारण इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये जीवाश्म इंधन वापरामुळे धूर जो सर्व उद्योगांमधून येत आहे तसेच आपण जे इंधन घेतो म्हणजे आम्ही वापरत असलेली मोटार वाहने आणि विविध इंडस्ट्रियल सेक्टर आपल्याला माहित आहे की आम्ही सोडत असलेल्या कार्बन डाय ऑक्साईडचे वजन जवळजवळ दर वर्षी सुमारे 7 गिगा टन्सवर येत आहे ते 2000 दशलक्ष हत्तींच्या वजनाएवढे आहे आता आपण काय करत आहोत तुम्ही पाहू शकतात की कार्बन डाय ऑक्साइड सोबतच मिथेन वायूचे प्रमाण वाढत आहे येथे मिथेन 30 तर कार्बन डाय ऑक्साइड 54 7 आहे त्यासोबतच इतर गॅस म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड आणि फ्लोरिनेटेड गॅस असतात हे गॅस म्हणून आता बाष्पीभवन होण्यास किती वेळ लागेल तर यास सीओ 2 पेक्षा सुमारे 12 वर्षे जास्त आणि 20 पट अधिक उष्णता लागते आपणास हे माहित आहे की डिफ्युज होण्यासाठी साधारणपणे 50 ते 1000 वर्षाचा कालावधी लागू शकतो उदाहरणार्थ नायट्रस ऑक्साईड 114 वर्षे घेते आणि सीओ 2 पेक्षा 298 वेळा जास्त उष्णता सोडते ही इंटर गव्हर्मेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज यांनी दिलेल्या चौथ्या असेसमेंट रिपोर्ट मधील सायंटिफिक फॅक्ट आहे तर आता जे घडत आहे ते आपल्याकडे येत आहे आणि सीओ 2 अद्याप ते ब्लॉक करीत आहे सध्या काय घडत आहे तर रेडिएशन येत आहेत परंतु पासिंग आऊट होत नाही परत येत आहेत हा संपूर्ण सेगमेंट उदाहरणार्थ एखादी लीड बाउल टॉप वर ठेवून गरम करण्यास सुरुवात केल्यावर हिट जनरेट करण्यासारखे आहे यामुळे समुद्र उबदार होत आहेत कारण आता पुन्हा परत येत आहे उष्णतेचे डिफ्युजन होत नाही ही लेअर कॅप प्रमाणे होत आहे उष्णता महानगरापर्यंत खाली येत आहे तेव्हा महासागर अधिक उबदार होत आहेत त्याचप्रमाणें ते उबदार पाणी ग्लेशिअर्स ना मिळते आणि बर्फ वितळतो त्यामुळे पुन्हा समुद्राच्या पातळीत वाढ होते आणि हे शोषून घेते हिम आणि बर्फाचे हे वितळणे पृथ्वी ची अधिक ऊर्जा शोषून घेते आणि आपल्याला माहित आहे की हे पुन्हा ग्रीनहाऊस गॅस ट्रॅप एनर्जी मध्ये रिफ्लेक्ट होते ड्राफट वाइल्ड फायर तसेच फ्लोरा अँड फौना आफ्फेक्टेड होतात कोरल रीफ आणि इनडायरेक्टली एक्वाटेक सिस्टम आफ्फेक्टेड होतात त्यानंतर पुढे ह्यूमन सिस्टम आफ्फेक्टेड होतात याचे काम केवळ समुद्राबद्दल आणि बर्फ वितळणे बद्दल वार्निंग देणे नसून इतरही काही डिझास्टर कंडिशन आणि प्लांट ऍनिमल संबंधित कंडिशन कशा बदलत जातात ते सांगणे होय पक्षांचे मायग्रेशन देखील बदलत जाते साधारणपणे भारतीय उपखंडात येणारे पक्ष्यांची संख्या हळूहळू कमी होत जात आहे सीजनल पॅटर्न बदलत आहे म्हणूनच हॅबिटॅट लॉस एक्सटेंकेशन होण्याची सुद्धा चान्सेस आहेत ही क्लायमेट चेंज आणि ग्रीन हाऊस गॅस ट्रॅप एनर्जी सिस्टम बद्दलचे बेसिक अंडरस्टँडिंग आहे एका बाजूला आपण कव्हर लेअर साठी सीओ 2 पंपिंग करत आहोत संपूर्ण एनर्जी यामध्ये ट्रॅप झाली आहे आणि त्यानंतर समुद्र उपदा होत आहे बर्फ वितळत आहे त्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट कोन्ससिक्वेन्स नॅचरल तसेच ह्यूमन सिस्टम वर होत असतो आपण या ठिकाणी क्लायमेट चेंज आदलाबदल बद्दल बोलत आहोत निसर्गातील पक्षी आणि चंद्राची गोष्ट आपल्याला माहिती आहेत निसर्ग नियम समजून घेणे कॉम्प्लेक्स घटना आहेत कारण सर्वच गोष्टी एकमेकांशी लिंक आहेत एक प्रत्येक गोष्ट स्वतंत्र नाही ती एक वेगळी बाजू नाही तुम्हाला माहित आहे की बटरफ्लाय हे उत्तरेकडील दिशेने जात आहे कदाचित काही विशिष्ट परिस्थिती मुळे आता थंड भागात अधिक थंड नसल्यामुळे ते अजून गरम होत आहेत तुम्ही जर पुलिकट तलावाकडे गेलात तर तुमच्या लक्षात येईल की आता कॅनडामधून मिग्रॅटोरी स्पेसएस संख्या खाली आली आहे तशाच राजस्थानात स्थलांतरित पक्ष्यांची संख्या खाली येत आहे कारण पाण्याचे रिसोर्सेस कमी होत आहेत यामुळे प्राणी पक्षी यांच्या हालचाली आणि वनस्पती आणि जीव जंतुनाशक पद्धतींवरही याचा परिणाम होतो समजा कुणीतरी काही कंज्यूम केले नाही तर त्याचा इम्पॅक्ट प्रोडक्शन अस्पेक्ट वर होईल गिलहरी सारखे सर्व पर्वतीय प्राणी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी चढत आहेत क्लायमेट चेंज चा परिणाम डिफरंट पार्ट मधील प्राणिमात्रांवर डिफरंटली झाला आहे जैविक निसर्गाच्या स्वरूपामुळे 2 प्रकारच्या पक्षांवर वेगळ्या प्रकारे परिणाम होईल याचा रिलेशनशिप बदलण्यास सारखा परिणाम होऊ शकतो आपण डार्विनच्या थेअरी मध्ये या गोष्टींची चर्चा केली आहे क्लायमेट चेंज मुळे पर्टिक्युलर स्पेसएस कलर चेंज होऊ शकतो आज लांब मानेचा जिराफ कसा उदयास आला याचा अर्थ असा आहे की या सर्व परिस्थिती त्या काळातील क्लायमेट चेंज चे काही पुरावे आहेत आणि आज आपण प्रजाती म्हणून जे पहात आहोत ते ओरिजनल नाही यामुळे कॉन्फ्लिक्ट तयार होऊ शकतो अशा प्रकारे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सिस्टम सायकल आहे प्रत्यक्षात बरेच सायंटिस्ट ग्लोबल वार्मिंग संदर्भात सूचना देत आहेत परंतु काही सायंटिस्ट याचा पुरावा नाही ते खरे नाही हे सिद्ध करा असे सांगून वाद घालत आहेत आपल्याकडे वेगवेगळे पुरावे आहेत एक म्हणजे समुद्र वितळत आहे जंगल खूप गरम होत आहे एकीकडे जंगलतोड देखील होत आहे कारण एकतर शेती तंत्र सुधारत होती किंवा रिअल इस्टेट उद्योगात जमीन वापरली जात आहेत त्यामुळे जंगले नाश पावत आहेत समुद्रातील पाण्याची पातळी वाढून शहरांकडे येत आहे कोरल रीफ पाण्यामध्ये होणारे विविध औद्योगिक प्रदूषण यामुळे आपल्या विरुद्ध कोरल रीफ्स देखील खराब झाले आहेत आणि त्याचा परिणाम एक्वाटेक सिस्टम वर होत आहे म्हणूनच सायंटिस्ट लोकांच्या कम्युनिटी पॉलिटिशन लोकांना याची काळजी आहे क्लायमेट चेंज अभ्यासासाठी मोठ्या प्रमाणावर इन्स्टिट्यूशन अल सेट अप करण्यात येत आहे अगदी दुष्काळग्रस्त प्रक्रियेमध्ये येत असताना जेव्हा आपण दुष्काळाबद्दल म्हणतो तेव्हा फक्त तेच आज घडत नाही हे आपल्याला वर्षानुवर्षे आणि वर्षानुवर्षे माहित आहे एक दिल्ली सफारी चित्रपट आहे चित्रपटात ते आपणास क्लायमेट चेंज विषयी आणि आपल्या वास्तव्याचा आवाज देऊ इच्छित आहेत आपल्याला शहराच्या अतिक्रमणापासून स्वत चे रक्षण कसे करावे हे आपणास माहित आहे प्राणी हे आपल्याला कसे दर्शवतात याविषयी त्यांनी बोलले आहे हे फार मनोरंजक आहे प्रत्यक्षात जंगलतोड करण्याच्या गुन्हा ते सर्व झाडे तोडून करत आहेत मग प्राणी काळजीत पडले आणि राजधानी दिल्लीकडे जाऊ लागले प्राणी एक प्रकारचे आंदोलन करत आहेत अशाप्रकारे विविध चित्रपटांद्वारे या काही चिंता मांडण्यात आल्या आहेत आपले भविष्य काय घडणार आहे याची लोकांना आता जाणीव होऊ लागली आहे इतकेच नाही तर या गोष्टींचा आर्किटेक्ट किंवा बिल्डर्स लोकांवर परिणाम होतो कारण समुद्राची पातळी वाढत आहे त्याचा डिझास्टर इफेक्ट होतो त्यामुळे रियल इस्टेट मार्केट फायनान्शियल मार्केट यावर परिणाम होतो फक्त ह्यूमन हॅबिटॅट वर परिणाम होत नसून संपूर्ण सिस्टम एकोनोमिक सिस्टम मार्केट सिस्टम आफ्फेक्टेड होते या ठिकाणी मिटिगेशन अँड अडोप्शन Mitigation and adaptation हे दोन अस्पेक्ट आहेत याबद्दल आपण चर्चा करू मिटिगेशन म्हणजे ह्युमन लाईफ आणि प्रॉपर्टी साठी क्लायमेट चेंज मुळे असणारी लॉंग टर्म रिस्क किंवा हजार्ड पूर्णपणे काढून टाकते किंवा रेडूस करते इंटरगव्हर्मेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज म्हणजे आय पी सी सी मिटिगेशन अँथ्रोपॉजनिक इंटरवेंशन सोर्सस रेडूस करण्यासाठी किंवा एन्हांस सिंक ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस असे डिफाइन करते म्हणून आपण विविध प्रकारचे फ्रेमवर्क कॉन्वेंशन्स अजेंडा क्लायमेट चेंज बद्दलचे युएनएफसीसीसी फ्रेमवर्क क्योटो प्रोटोकॉल त्याबद्दल बोलत आहो एक्शन ग्लोबल लेव्हलला बऱ्याच स्ट्रॅटेजी वर्क करत आहेत क्लायमेट अडोप्शन म्हणजे सिस्टिमची क्लायमेट चेंज संदर्भात ऍडजेस्ट होण्याच्या अबिलिटी यात क्लायमेट वारियाबिलिटी तसेच मॉडरेट ते एक्स्ट्रीम पोटेन्शियल डॅमेज संधीचा फायदा घेणे किंवा कोन्ससिक्वेन्स कोप अप यांचा समावेश असतो अडोप्शन करण्याची गरज का असते आता आपण क्लायमेट चेंज थांबवू शकतो का तर ते आपणास शक्य नाही कारण निसर्ग नियमाप्रमाणे प्रत्येकाचा जन्म होऊन मृत्यू अटळ आहे प्रत्येक सोपी गोष्ट जन्म देते आणि ती मरेल परंतु काही फिलोसोफी मध्ये पुनर्जन्म विषयी वेगळ्या स्वरूपात किंवा वेगळ्या प्रकारे देखील सांगितले आहे जर आपण मरणार नाही तर ते निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे म्हणून आपण जे करण्याचा प्रयत्न करीत आहोत ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट अजेंडाच्या नावाखाली आहे किंवा जे काही आहे ते आपण जगत असलेले आयुष्य वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत त्यामुळे थोडे अधिक जगणे शक्य होईल आपण आपले जीवन जास्त जगण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासंदर्भातील एबिलिटी बद्दल आपण बोलत आहोत आपल्याला सिच्युएशन ऍडॉप्ट आणि कोप अप कराव्या लागतील म्हणून आपण क्लायमेट अडोप्शन बद्दल बोलत आहोत सध्याच्या नवीन आणि चेंज होणाऱ्या एन्व्हायरमेंट मध्ये आयपीसीसी आपल्याला नॅचरल किंवा ह्यूमन सिस्टम एडजस्टमेंट करण्याबाबत सांगत आहे क्लायमेट अडोप्शन म्हणजे अॅक्च्युअल किंवा अस्पेक्टेड क्लायमेटिक स्टिमुले इफेक्ट हानी पोहोचविणार्या किंवा संधींचा फायदा घेणार्या परिणामांच्या प्रतिक्रियेसाठी नॅचरल किंवा ह्यूमन सिस्टम एडजस्टमेंट होय विविध प्रकारचे अडोप्शन प्रकार उदाहरणार्थ ऍंटीसिपतोरी अँड रेअक्टिव्ह अडोप्शन प्रायव्हेट अँड पब्लिक अडोप्शन ऑटोनॉमस प्लँनेड अडोप्शन तीन प्रकारच्या इत्यादी प्रकारच्या जनरिक डेफिनेशन बद्दल आयपीसीसी बोलते स्ट्रॅटेजी कोणत्या आहेत 1992 मध्ये रिओ दि जानेरो येथे क्लायमेट चेंज विषयी युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन आयोजित केले गेले होते त्यामध्ये 3 काँडिशन्स आहेत ज्या आत्मोसपियर मधील ग्रीनहाऊस गॅस स्टॅबिलिझशन उद्दीष्ट्यासाठी स्पष्ट केल्या आहेत 1980 च्या दशकात ग्रीन हाऊस गॅस इमिशन बद्दल सायंटिस्ट लोकांना बहुधा ते चिंतेसारखेच होते परंतु जसे आपण 1990 च्या दशकात पुढे गेलो तसतसे त्याबद्दल सोशल आणि पॉलिटिकल चिंता वाढत गेले सद्यस्थितीत आज त्याबद्दल कायदेशीर चिंता देखील आहे त्याबद्दल आपण बोलत आहोत पहिली कंडीशन म्हणजे क्लायमेट चेंज नॅचरल अडोप्शन साठी पुरेशी टाईम फ्रेम हवी फुड प्रोडक्शन वर परिणाम व्हायला नको आपल्याकडे अन्नधान्य कशाप्रकारे होतात याबद्दल माहिती आहेच गेल्या दोन वर्षात मध्यप्रदेशात गव्हाचे प्रोडक्शन कमी होत आहे ते पुरेसे नाही आपण ऑस्ट्रेलिया तसेच जगातील इतर भागातून गहू आयात करत आहोत याबद्दल आपणास माहिती आहे काय आपण इतरांच्या प्रॉडक्शन वर अवलंबून आहोत आपले स्वतःचे सस्टेनेबल प्रोडक्शन नाही म्हणूनच इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सस्टेनेबल पद्धतीने व्हायला हवे इकॉनोमिक अस्पेक्ट मॅनेजमेंट Economic aspect Management सस्टेनेबल पद्धतीने पुढे जायला हवे अशाप्रकारे तीन गोष्टी आहेत प्रथम म्हणजे नॅचरल इको सिस्टम अडोप्शन त्यानंतर दुसरी फुड प्रोडक्शन माहिती हवे डेन्मार्क या देशाने सीड बँक सुरू केले आहे आपण सीड बँक कोठे स्टोअर करू शकतो भारतात देखील लडाख एरियामध्ये सीड बँक आहेत कठीण काळात आपण रीजनरेट करू शकतो आज आपण स्टीम सेल प्रोटेक्शन बद्दल बोलत आहोत त्याचप्रमाणे सीड प्रोटेक्शन इम्पॉर्टंट आहे अडॉप्टेशन स्ट्रॅटेजी यूएनएफसीसीसी डॉक्युमेंट मधील आर्टिकल चार प्रमाणे आपण क्लायमेट चेंज बद्दल सर्वच पद्धतीने सारासार विचार करायला हवा सोशल इकोनॉमिक अँड एन्व्हायरमेंटल पॉलिसी एक्शन अँड योग्य पद्धतीच्या मेथड शक्य असेल तेव्हा पॉलिटिकल कंडिशन सोशल इकॉनोमिक कंडिशन यांचा विचार करून योग्य त्या पद्धतींची काळजी घ्यायला हवी राष्ट्रीय स्तरावर इम्पॅक्ट असेसमेंट तयार केले जाते त्यासाठी इकोनॉमिक पब्लिक हेल्थ एन्व्हायरमेंट प्रोजेक्ट क्लायमेट चेंज या वर होणारे परिणाम विचारात घेतला जातो याठिकाणी सर्व पार्टी एकत्रित विचार करून मेजर्स प्रमाणे काम करतात ढाकाचे प्रकरण कसे आहे आणि हे कसे घडले ते मी आता देखील मी तुम्हाला सांगतो लोकल कम्युनिटीनी आपले कार्य कसे सुरू केले हे तुम्हाला माहित आहे फायनान्शियल सपोर्ट सिस्टम सारख्या छोट्या सिस्टम एकत्रितपणे लागू केल्या त्यांनी आपल्या प्रदेशातील पूरांच्या विविध धोक्यांचा सामना कसा सुरू केला तर हा चित्रपट गरीब लोकांबद्दल आहे कारण क्लायमेट चेंज अस्पेक्ट मध्ये गरीबी हा मूलभूत घटक आहे त्यांच्या डिफरंट सपोर्ट सिस्टम कशा आहेत लँड प्लानिंग लँड वापर प्लानर देखील बॉटम लेव्हलचा इम्पॉर्टंट अस्पेक्ट कन्सिडर केला जातो राजकीयदृष्ट्या आर्थिक आणि पुनर्वितरण स्पर्धांचे शहरात दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत आहेत समृद्ध जटिलता आणि विविधता एक महत्त्वपूर्ण आव्हान तसेच सृजनशीलता वाढवते ढाका 12 मिलियन लोकांचे ग्लोबल इकॉनोमी परंतु सुमार पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर गरीब शेजारी असलेले शहर आहे बऱ्याच क्लायमेट चेंज कारणांमुळे खूप लोक चांगले जीवन जगण्यासाठी या शहरात मायग्रेट होत असतात ढाका शहरात पॉप्युलेशन डेन्सिटी खूप जास्त आहे तसेच सर्विसेस साठी खूप लिमिटेड किंवा जवळ जवळ एक्सेस नाही तेथील कंडिशन्स चॅलेंजिंग आहेत 4 मिलियन गरीब लोकांपैकी 63 लोक ढाका मध्ये राहतात भविष्यातील क्लायमेट चेंज ढाका शहरावर पूर परिस्थिती तसेच हिट आयलँड स्वरूपात इम्पॅक्ट करणार आहे हिट आयलँड ठिकाणी सभोवतालच्या परिसर पेक्षा टेंपरेचर काही डिग्री जास्त असते म्हणूनच अशा ठिकाणी लक्ष देऊन एक्सप्लोर करण्याचे तसेच क्लायमेट चेंज संदर्भातील ट्रॅडिशनल स्ट्रॅटेजी महत्त्वाच्या ठरतात क्लायमेट चेंज संदर्भात शहरी आणि ग्रामीण भागातील अंडरस्टँडिंग बद्दल फरक आहे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात काम करण्याची गरज आहे शहरातील क्लायमेट चेंज अडॉप्टेशन बद्दल रीसर्च वर्क सुरू करण्यात आले आहे शहरातील गरीब लोक आलेल्या कठीण परिस्थितीला कशा प्रकारे तोंड देत आहे याचा अभ्यास सुरू आहे त्या रीसर्च वर्क मधून मिळालेले नॉलेज शहरातील अडॉप्टेशन स्ट्रॅटेजी स्ट्रेंथन करण्यासाठी उपयोगी पडेल त्या रीसर्च वर्क मधून लक्षात आलेल्या गोष्टी म्हणजे लोकांनी त्यांच्या बिल्ट एन्व्हायरमेंट मध्ये फिजिकल मोडिफिकेशन्स केले आहेत तसेच शेजाऱ्यांच्या लेव्हलला इम्प्रोवमेंट केले आहे वॉटर लॉगिंग इम्पॅक्ट कमी करण्यासाठी त्यांनी दरवाजाच्या समोर उंच जागी अडथळे वाढविले फर्निचरची उंची वाढविली जास्त साठवणुकीची व्यवस्था केली ड्रेनेज सिस्टम स्वच्छ करण्याची व्यवस्था केली उष्णता कमी करण्यासाठी पुढाकार घेत छतावरील झाकण छत लपेटले गेले सर्वेक्षण केलेल्या घरांपैकी निम्म्या घरातील असुरक्षितता या उपायांमुळे कमी झाली ज्या घरात एकापेक्षा जास्त डिव्हर्सिफाइड प्रोफेशन मधील अर्निंग मेंबर्स होते त्यांनी डिझास्टर इव्हेंटमध्ये चांगल्या प्रकारे काम केले अशा प्रकारच्या लोकांना त्यांच्या सोशल नेटवर्क मुळे डिझास्टर फेस करताना अशिस्टन्स मिळाला त्यांना जीवन जगण्यासाठी चांगल्या संधी मिळाल्या त्यांनी चांगल्या प्रकारचे अससेट्स जमा केले त्यांचा रीसायलेन्स वाढलेला दिसून आला या ठिकाणी अॅक्युमुलेशन म्हणजे चांगल्या प्रकारचे बिल्डिंग मटेरियल वापरणे घरगुती प्रॉडक्ट तसेच मुलांच्या शिक्षणावर इन्वेस्टमेंट करणे असे होय भविष्यातील चॅलेंज म्हणजे सिटी लेव्हलला अडॉप्टेशन प्लॅनिंग करणे साठी त्या साठी क्रिएटिव्ह असणे डायव्हर्सिटी अँड कॉम्प्लेक्स सिटी यामधील अंडरस्टँडिंग इस्टॅब्लिश करणे सध्याच्या अनुभवानुसार शहरातील गरीब लोकांसाठी काम करण्याचे आणि गॅप कमी करण्यासाठी अडॉप्टेशन मेजर्स तयार करणे आवश्यक आहे शहरातील गरीब लोकांसाठी क्लायमेट चेंज आणि हजार्ड मुळे असुरक्षितता आहे त्यांना गरीबी मुळे दुप्पट प्रमाणात धोका आहे तरीदेखील त्यांच्यात काही प्रमाणात रीसायलेन्स बिल्ड झाला आहे प्लॅनिंग ऍक्टिव्हिटी च्या माध्यमातून डिझास्टर ना उत्तर देताना जमा झालेल्या नॉलेजची ओळख आणि सपोर्ट केल्यामुळे गरीब आणि आपल्या भावी पिढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकते त्याचप्रमाणे पश्चिम आफ्रिकेत त्यांनी एका पिढीविषयी याबद्दल सांगितले की जमीन आधीच कोरडी आहे आणि अधिक कोरडी होते त्याचा पीक लागवडीवर रोजगार आणि निरोगी राहणीमानाची परिस्थिती वर परिणाम झाला आहे म्हणूनच लोकांनी पाण्याचे संरक्षण करण्यासाठी लोकल टेक्निक आणि मृदा संवर्धनाच्या डॅमलॉन टेक्निक जुळवून घेतल्या आहेत स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे लोक दगडी पाट्या तयार करतात किंवा मातीच्या मर्यादा बनवतात जेणेकरून एक भरला जाईल आणि ते दुसऱ्याकडे जाईल अशाच प्रकारे जलसंधारण पद्धती चालू राहिल्या म्हणजे माती संरक्षित होईल त्यांनी गोष्टी लागवड करण्यास सुरवात केली आपण पाहू शकता की आपल्याला साहेल प्रदेशामध्ये माहित असलेल्या 15 पिकांचे पुनरावलोकन आहे संवर्धन पद्धतींद्वारे या प्रकारच्या पिकांचे पुनरुज्जीवन झाले हॉलंड सारख्या प्रगत देशांचा विचार करता तेथील डेल्टा प्रदेश हा निम्न सखल भागात आहे त्यांच्याकडे पूरप्रसंगी बचाव करण्यासाठी दगड अडथळे उभे करण्याची स्ट्रॅटेजी आहे ते एक प्रकारचे अडथळे बनवण्याची धोरणे देखील आखतात बांधकामाचा प्रारंभिक टप्प्या बद्दल त्यांनी 10 वर्षांत पुन्हा एकदा विचार केला आहे त्याबद्दल आता ते वारंवार वापरत आहेत अशाप्रकारे क्लायमेट चेंज प्रत्यक्षात घडत आहे त्यासंदर्भातील कॅल्क्युलेशन खूप मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने चूकत आहेत त्यासाठी लागणारे काम वाढत आहे कारण प्रगत देशातील डेल्टा प्रदेश हा निम्न सखल भागात आहे प्रगत देश नवीन स्ट्रॅटेजी डेव्हलप करत आहे उदाहरणार्थ नेदरलँड सारख्या देशात तरंगते घराची कल्पना पुढे आली आहे पुराची कल्पना करता अशा प्रकारची घरे पाण्यावर तरंगू शकतात परंतु अशा प्रकारच्या घरांसाठी फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट बद्दल विचार करण्याची गरज आहे टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने विचार करता ही नवीनच गोष्ट आहे याचे आपल्याला कौतुक आहे परंतु त्यासंबंधित प्रश्नांचा विचार करण्याची गरज आहे अशा प्रकारच्या एक्स्पेन्सिव्ह टेक्नॉलॉजी मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची खरोखरच गरज आहे काय त्याविरुद्ध क्लायमेट चेंज साठी सोशल एम्पॉवरमेंट आणि इतर मार्ग याबद्दल चर्चा करून प्रत्येक जण आपल्या अंडरस्टँडिंग नुसार निर्णय घेऊ शकतात मला आशा आहे की जगातील डिफरंट सिटी क्लायमेट चेंज संदर्भात एग्रीकल्चर सेक्टर साठी कशाप्रकारे काम करत आहेत याची तुम्हाला कल्पना आली असेल डेव्हलप कंट्री त्यांच्या स्वतःच्या फायनान्शिअल मेकॅनिझम सपोर्ट सिस्टम सोशल कॅपिटल यांच्या मदतीने क्लायमेट चेंज ला रिस्पोंड करत आहेत मला आशा आहे याची तुम्हाला मदत होईल धन्यवाद मी तूमचा आभारी आहे